या एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणन अभ्यासक्रमाच्या बायोरिएक्टर्सच्या व्याख्यान क्रमांक 8 मध्ये आपले स्वागत आहे जेव्हा आपण मागील व्याख्यान पूर्ण केले तेव्हा आपण एन्झाइम इनहिबिशनवरील समस्या पाहिली होती त्याआधी व्याख्यानातच आपण तीन प्रकारचे इनहिबिशन पाहिले होते कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन आणि अनकॉम्पीटीटीव्ह इनहिबिशन जे भिन्न पद्धतीने इनहिबीटर प्रतिक्रियेवर परिणाम करतात पहिल्या प्रकरणात इनहिबिटर एन्झाइमशी बांधील आहे दुस या प्रकरणात इनहिबिटर एन्झाइम सब्सट्रेट कॉम्प्लेक्सशी बांधील आहे आणि तिसर्या प्रकरणात ते दोन्हीशी बांधील आहे मला वाटते की मी शेवटचे दोन मिसळले आहेत परंतु तुम्हाला कल्पना येईल जिथे इनहिबिटर बंधाने फरक केला मग आपण एक समस्या पाहिली जी आपल्याला हे थोडे चांगले समजण्यास मदत करू शकते या व्याख्यानात त्या समस्येचे निराकरण करूया सराव समस्या 2 2 एन्झाइम सामान्यत सब्सट्रेट S ला उत्पादन P मध्ये रूपांतरित करताना मायकेलीस मेन्टेन नुसार वर्तन दाखवते वरील रूपांतरणासाठी त्याचे मायकेलीस मेन्टेनचे मापदंड येथे दुसरा पदार्थ I च्या भिन्न प्रमाणानुसार अंदाजित केले गेले तेव्हा त्याने खालील माहिती दिली इनहिबिशनाचा प्रकार आणि इनहिबीटर स्थिरांक निश्चित करा इनहिबीटरचे वेगवेगळे प्रमाण असताना मायकेलिस मेंटेनचे मापदंड V m आणि K m या सारणीमध्ये दिले आहेत आता आपण यावरून ते कसे मिळवणार आपले नियमित प्रश्न विचारूया कशाची गरज आहे इनहिबिशनाचा प्रकार आणि इनहिबिशनचा स्थिरांक k I काय माहीत आहे किंवा दिले आहे इनहिबीटरचे वेगवेगळे प्रमाण असताना मायकेलिस मेंटेनचे मापदंड V m आणि K m या सारणीमध्ये दिले आहेत आणि जे आवश्यक आहे ते दिले आहे आणि ते कसे जोडायचे आहे आपण पाहिले आहे की विविध प्रकारच्या इनहिबिशनसाठी V m आणि K m हे I नुसार वेगळ्या पद्धतीने बदलतात कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनसाठी K m बदलला जातो नॉन कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनासाठी v m मध्ये बदल केला जातो आणि अनकॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनासाठी V m आणि K m दोन्ही या पद्धतीने बदलले गेले हा सारांश आहे इनहिबिशनचा प्रकार कॉम्पीटीटीव्ह नॉन कॉम्पीटीटीव्ह अनकॉम्पीटीटीव्ह आहे कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनच्या बाबतीत V m सारखाच राहतो त्यात कोणताही बदल होत नाही तर K m बदलतो नॉन कॉम्पीटीटीव्हच्या बाबतीत v m बदलतो परंतु K m बदलत नाही आणि अनकॉम्पीटीटीव्ह V m आणि K m दोन्ही बदलतात तर इथे काय बदल होतात हे शोधून काढायला हवे आता जर आपण माहिती पाहिली जर आपण माहितीची तपासणी केली तर ते आपल्याला सांगते की V m हे I सह बदलत नाही परंतु K m बदलतो हे मी तुम्हाला इथे दाखवतो माहिती अशी होती जसे की इनहिबिटरचे प्रमाण बदलले आहे 0 0 5 1 5 आणि 10 V max 0 33 वर समान राहील तर K m बदलला आहे आधी आपण हेच पाहिले हेच सांगितले आणि माहिती आपल्याला हेच दाखवते हे स्पष्टपणे कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनचे प्रकरण आहे जे स्पष्ट आहे हा पहिला प्रश्न आहे की हे कोणत्या प्रकारचे कॉम्पीटीशन आहे त्यामुळे कॉम्पीटीटीव्ह इनहिबिशनसाठी हा Km' नवीन K m आहे KmKm1IKI KmKmKII Km मी ते y mx c या स्वरूपात लिहिले आहे लक्षात ठेवा आपण येथे माहितीचा संच विचारात घेत आहोत म्हणून जेव्हाही आपण माहितीचा वापर करतो तेव्हा आपल्याला माहितीचा संपूर्ण संच वापरण्याची आवश्यकता असते जर आपण तेथून फक्त काही बिंदू निवडले तर माहिती संकलनातील त्रुटी थेट हस्तांतरित केल्या जातील आणि कदाचित वाढतील जर तुम्ही माहितीचा बिंदू वापरत असाल जे चुकीचे असेल तर अंदाजांमध्ये त्रुटी मोठ्या असतील हेच कारण आहे की जेव्हाही आपल्याकडे काम करण्यासाठी माहिती असेल तेव्हा आपल्याला माहितीचा संपूर्ण संच वापरण्याची आवश्यकता आहे आणि आपण माहितीचा संपूर्ण संच वापरण्याचा प्रयत्न करीत आहोत येथे जे आवश्यक आहे ते इनहिबीशन स्थिरांक आहे ते करण्यासाठी मी हे y बरोबर m x अधिक c स्वरूपात बघत आहे Km' हे y आहे I हे x आहे आणि त्या बाबतीत स्लोप K mKI आहे आणि इंटरसेप्ट Km आहे आपल्याकडे Vm Km ची माहिती I च्या भिन्नतेसह आहे म्हणून I हे स्वतंत्र x अक्ष आहे Km' सुधारित Km हा y अक्ष आहे जर आपण असे आलेख काढले तर आपल्याला Km Ki येथून आणि Km इंटरसेप्टमधून मिळू शकेल हे आपण नुकतेच नमूद केले आहे हे पुन्हा करणे चांगले आहे जेव्हा आपल्याकडे माहितीचा संच असतो तेव्हा सर्व संबंधित माहिती वापरणे चांगले असते जर आपण Km विरुद्ध I असा आलेख तयार केला तर तुम्हाला KmKI प्रमाणे स्लोप मिळेल आणि अशा प्रकारे आपण KI शोधू शकतो Km' विरुद्ध I या प्रमाणे समीकरण y 0 012x 0 12 असे होते या प्रकरणात y म्हणजे Km' x म्हणजे I त्यामुळे Km' 0 012 I 0 समीकरणावरून इंटरसेप्ट Km 0 012 Km0 012 KI 0 01210mM the inhibitor constant